डिजिटल फ्रिक्वेन्सी मीटर आणि स्मिथ ट्रिगर तर मगआपल्या आधीच्या वर्गात आपण डिजिटल फ्रिक्वेन्सी मीटर चा अभ्यास केला त्यात आपण स्क्वेअर वेव्ह ची फ्रिक्वेन्सी मोजू शकलो मग इनपुट म्हणजे काउंटर चे क्लॉक इनपुट म्हणून स्क्वेअर वेव्ह ही जोडली मगते स्क्वेअर वेव्ह किंवा रेकटांगूलर वेव्ह ची फ्रिक्वेन्सी मोजतात आताआपण अगदी साधारण प्रश्न विचारू आपण स्क्वेअर नसलेल्या किंवा रेक्टअँगल नसलेल्या वेव्ह जसे की साइन वेव्ह किंवा रेक्टअँगल शिवाय इतर दुसऱ्या वेव्ह मी इनपुट म्हणून जोडू शकेल का मग हे लक्षात घ्या की काउंटर हे डिजिटल सर्किट डिजिटल इलेक्ट्रॉनिक चा घटक आहे म्हणून त्याला फक्त लॉजिक 1 म्हणजे लॉजिकल हाय आणि लो हेच इनपुट समजतात तरत्याशिवाय जर आपण साइन वेव्ह दिली नेमकं काय घडेल हे सांगणे अवघड आहे आपण डिजिटल काउंटर ला हे इनपुट दिल तर तो काम करेलही किंवा करणारही नाही तर आपण ह्यावर परिस्थिती नुसार काहीच युक्तिवाद करू शकत नाही तरआपण असे मानू आपण असे समजून चालू की डिजिटल काउंटर विश्वासपूर्ण काम करेल किंवा असा अंदाज बांधता येईल की जर इनपुट हे लॉजिक हाय 1 आणि लो 0 अशी लॉजिक हाय 1 आणि लो 0 असलेली रेक्टअँगल स्क्वेअर वेव्ह असेल तरच तरआपण साइन वेव्ह ला थेट काउंटर ला देऊ शकत नाही ह्याला आपण हे ठीक आहे असे समजू तर आपण काय करू शकतो आपल्या ला काहितरी करून साइन वेव्ह ला त्याच फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअर वेव्ह मध्ये रूपांतरित करावं लागेल आणि मग ती काउंटर ला देत येईल तर ही साइन वेव्ह आहेठीक हिला आपण त्याच फ्रिक्वेन्सी च्या रेक्टअँगल वेव्ह मध्ये रूपांतरित करायचे ते महत्त्वाचे आहे तरहे आपण असे करू हा 1 आहे हा 0 आहे पुढेही अश्याच पद्धतीने ही आहे तीच फ्रिक्वेन्सी तीच म्हणजे सारखी फ्रिक्वेन्सी महत्वाची आता आपण ही स्क्वेअर वेव्ह इथे काउंटरच्या क्लॉक इनपुट ला देऊ तो असलेल्या बाजूंची संख्या मोजणार आणि मग आपल्याला फ्रिक्वेन्सी देणार बरोबर मगआता प्रश्न पडतो साइन वेव्ह ला रेक्टअँगल वेव्ह मध्ये कस रूपांतर करायच तर आपल्याला गरज आहे साईन वेव्ह ला त्याच फ्रिक्न्सी च्या रेक्टअँगल वेव्ह मध्ये रूपांतरित करण्याचीपण प्रश्न येतो कसे करायचे आणि आधी आपण एका साधा प्रयत्न करू योजना अशी आहे की प्रथमतः आपण फकत कमपारेटर वापरू तरआपण कमपारेटर वापरू शकतो कमपारेटर काय आहे हे आपण शिकलो आहोत हे असे आहे की दाखवल्या्रमाणे ओ पॅन्मप असेल याला २ इनपुट असतील तर आपण काय करू शकतो आपण एक इनपुट ग्राऊंडला जोडू मग हे झाले वजा १ इन्वर्तींग इनपुट जर हे अधिक आहे नोन इन्वर्तींग इनपुट इथे आपण ही साईन वेव्ह जोडू आता आउटपुट कसे बदलेल आपल्याला माहीत आहे ओ पॅन्मप चे आउटपुट दोन्ही इनपुट चा फरकावर अवलंबून आहे ते आहेत V p आणि Vn जर Vp हा इनपुट Vn पेक्षा जास्त असेल तर आउटपुट अधिक असेल जे दिलेला पॉझिटिव सप्लायआणि होल्टेज ह्यांच्या बर्जेईतका असेल आणि जर Vp हा Vn पेक्षा कमी असेल तर आउटपुट हे वजा असेल जे आपल्याला माहीत आहे बरोबर आता हे आहे कॉन्स्टंट स्थिर Vn आणि बदलणारे Vp याचा अर्थ जेव्हा तुम्ही Vp हे इनपुट शून्य पेक्षा जास्त असेल कारण ते नेहमी शून्य असते मग जेव्हा तुम्ही एखाद्या शून्य पेक्षा जास्त इनपुट द्याल तेव्हा आउटपुट पॉझिटिव्ह होईल आणि जेव्हा इनपुट शून्य पेक्षा कमी असेल तेव्हा आउटपुट निगेटिव असेल तर हे असे का होते कारण स्क्वेअर बरोबर स्क्वेअर किंवा रेक्टांगुलार मग जेव्हा Vp हा Vn किंवा शून्य पेक्षा जास्त असतो तेव्हा आउटपुट पॉझिटिव्ह असेल अन्यथा आउटपुट निगेटिव किंवा शून्य असते तुम्ही विचारू शकता हे अधिक किंवा वजा सप्लाय होल्टेज आहे परंतु मी इथे पॉझिटिव आणि शून्य बनवलेले आहेत हा प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवू तुम्हाला असे वाटते का स्वतः ला एक प्रश्न विचारा हे जास्तच मजेदार आहे हे आपण पुढे विचारात घेणार आहोत मग ही पद्धत आहे एका सायनोसायडल वेव्ह ला साईन वेव्ह ला किंवा एखाद्या नियतकालिक म्हणजे पिरिऑडिक वेव्ह मध्ये रूपांतरित करण्यासाठी एखादे दुसरे पेरियॉडिक सिग्नल म्हणजे त्रिकोणआकार वेव्ह अथवा छोट्या रुंदीच्या वेव्ह ह्या किंवा यासारख्या काही स्क्वेअर वेव्ह मध्ये रुपांतरीत करण्यात येतील परंतु तिथे एक समस्या आहे काय आहे ती समस्या ती समस्या आहे की इथले इनपुट सिग्नल म्हणजे जी साइन वेव्ह आहे नोईसी म्हणजे डिस्टर्ब करणारे आहे त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आपण संकटात येऊ शकतो नाही म्हणजे डिस्टर्ब करणारे इनपुट म्हणजे काय समजा ही आहे आपली साइन वेव्ह ही परफेक्ट आहे जरी आपण परफेक्ट नाही काढली तरी बर ही आहे परफेक्ट साइन वेव्ह आहे परंतु आता समजा इथे ही काही नॉइज आहे जे सिग्नल ला जोडलेले आहे मग सिग्नल मध्ये नॉइज येईल त्यामुळे सिग्नल असा दिसेल तर सिग्नल मध्ये किती नॉइज आहे त्यानुसार ही साइन वेव्ह आहे जर नोईस थोडा जास्त असेल तर काय होईल ह्या भागाचा थोडा विचार करा ह्या भागावर आपण थोड लक्ष देऊन बघूया आपण काय ऐकतो तर आपण बघू तर हा बिंदू बघा जिथे मी मोठे करून दाखवत आहे मग ही साइन वेव्ह अशी असली पाहिजे परंतु इथे ही वेव्ह अशी आहे तर इथे तुम्ही काय बघता आपण बघतो तर ही आहे वास्तविक निळ्या रंगाने दाखवली आणि ही शून्याची पातळी ओलांडते तर हा आहे 0 0 होल्ट तर ही आहे ही आहे शून्य होल्टची रेषा ही 0 होल्ट ची पातळी दोन वेळा ओलांडते अनेक वेळा इथे इथे आणि इथे तर जर आपणही कॉम्पेरेटर ला नोईसी इनपुट दिले तर हे आउटपुट कसे दिसेल आउटपुट ठीक आहे तर इथेही आउटपुट पॉझिटिव्ह असेल मग हे असेल आउटपुट ह्या छोट्याशा भागांमध्ये आउटपुट निगेटिव आहे आणि मग परत छोट्या भागासाठी आउटपुट पॉझिटिव्ह होईल आणि परत आउटपुट निगेटिव्ह त्यानंतर पुन्हा आउटपुट पॉझिटिव्ह आणि ह्याच प्रकारे पुढेही तर हे असे आउटपुट आपल्याला कॉम्पेरेटर मुळे मिळालेले ठीक आहे तर ही निळी रेषा कॉम्पेरेटरचे किंवा ओ पॅन्मप चे इनपुट दाखवते आणि हे असेल आउटपुट तर ह्या भागामध्ये ह्या मुद्याआधी हे पॉझिटिव्ह आहे आपल्याला अपेक्षित असल्याप्रमाणे त्यानंतर हे इकडे निगेटिव होईल आणि मग हे पॉझिटिव्ह होईल त्यानंतर पुन्हा हे निगेटिव होईल ते ह्या वेळेपुरता निगेटिव राहील मग तुम्ही असं बघाल कसे आहे आऊटपुट बघा हे कसे होईल आउटपुट तर अपेक्षित आउटपुट असे असेल तर इथपासून तिथपर्यंत हे पॉझिटिव्ह राहील त्यानंतर निगेटिव्ह होईल इथ पर्यंत ठीक आहे मग हेच अपेक्षित आहे किंवा हवे असलेले आउटपुट हेच आहे पण हे प्रत्यक्ष आउटपुट आहे ह्या मध्ये काय चुकीचे आहे काय चुकीचे आहे ही अतिरिक्त निगेटिव्ह बाजू का मग एक निगेटिव्ह बाजू दुसरी बाजू तर आपल्याकडे दोन उतरत्या बाजू आहेत मग त्याचा अर्थ या भागासाठी जेव्हा सिग्नल चा थोडा भाग येईल त्यावेळी आउटपुट काउंटर एक ऐवजी दोन ने वाढेल परंतु आपल्याला असे वाटते की काउंटर नेहमी एक ने वाढले पाहिजे कारण हे एक आहे मग याचा असा अर्थ होतो की एक क्लॉक सायकल परंतु इथे आपल्याला दोन ही अधिकची संख्या मिळते आणि तिथे उपस्थित असलेल्या ट्रांजिस्टर च्या भागातील नॉईस मुळे आपल्याला अजून अशा अधिकाधिक उतरत्या भागांची किंवा चुकीच्या बाजू ची संख्या मिळते हे चांगले नाही की आपल्याला अपेक्षित नसलेले उतरत्या बाजूचे निगेटिव बाजूंचे सिग्नल मिळेल ज्यामुळे काउंटर ची संख्या अनोळखी सिग्नल फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असेल आणि तर ही आताची समस्या आहे बरोबर तर मला असे म्हणायचे आहे ही समस्या सुटली असेल कारण नॉईस आपल्याला नको असलेली उतरती बाजू मिळतील ज्यामुळे आपल्याला जास्तीची फ्रिक्वेन्सी मिळेल तर काय आहे या समस्येची उकल समस्येची उकल अशी आहे की आपण येथे स्मिथ ट्रिगर चा उपयोग करावा काय आहे स्मिथ ट्रिगर आता आपण बोलूया स्मिथ ट्रिगर म्हणजे काय ठीक आहे तर आधी आपण बघू त्याच्या उपयोगाबद्दल तो कसा काम करतो त्याचा उपयोग कसा होतो त्यानंतर आपण बोलू तो ओ पॅन्मप चा उपयोग करून कसा तयार करायचा तर पहिले काम तर हे स्मिथ ट्रिगर चे चिन्ह असे आहे ओ पॅन्मप सारखे आणि त्यांच्या मध्ये असे बीएच आलेखासारखे हिस्टरेसीस बँड किंवा हिस्टरेसीस लूप आहे तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला माहित आहे बीएच आलेख लोखंडा साठी किंवा मेकॅनिक साहित्यासाठी हे असे दिसेल हा त्यामध्ये हे चिन्ह बनवा हे आहे स्मिथ ट्रिगर चे चिन्ह लवकरच आपल्याला हे समजेल असेही यामध्ये हिस्टरेसीस लूप का आहे बघा आणि समजून घ्या आता जर तुम्ही इनपुट दिले ते चौकोनी किंवा आयताकार पद्धतीची वेव्ह बनवेल निर्माण करेल कसे समजा इनपुट कसे असेल हे आहे इनपुट हे आउटपुट मी एक साईंन वेव्ह घेते ठीक तर हे आहे इनपुट ही आहे वेळ हे आहे शून्य होल्ट किंवा इनपुट शून्य इतके आहे स्मिथ ट्रिगर ला दोन होल्टेज लेव्हल परिभाषित केलेल्या असतात त्याला वरचा ट्रिगर बिंदू आणि खालचा ट्रिगर बिंदू असे म्हणतात तर हे आहे काही होल्टेज जे 1 होल्ट 2 होल्ट किंवा अजून काही पातळी चे असू शकते समजा हे वरचा ट्रिगर बिंदू दर्शवेल तर मग हे आहे एक बरोबरचे त्याला यूटिपी म्हणजे अप्पर ट्रिगर पॉइंट अर्थात वरचा ट्रिगर बिंदू असे म्हणूया त्याचप्रमाणे त्याच्या खाली आहे म्हणजे खालील ट्रिगर बिंदू अर्थात लोअर ट्रिगर पॉइंट तो आहे शून्य होल्ट साधारणतः यूटीपी हा 1 होल्ट असतो तसेच त्यानंतर आहे 1 वजा एक होल्ट जर साधारणतः पाच होल्ट असेल तर हा असेल 5 वजा 5 होल्ट अशा प्रमाणे खालील ट्रिगर पॉईंट आणि इनपुट बदलत राहील तर यानंतर अप्पर ट्रिगर पॉईंट आणि मग लोअर ट्रिगर पॉईंट ठीक आहे आता हे आउटपुट मी हे इथे लिहितो तर हे आउटपुट जे असेल ते ठीक आहे आता आपण सुरुवात करू या इथे काही संकल्पना आपल्याला घ्यायच्या आहेत असे समजू या की सुरुवातीला आउटपुट निगेटिव्ह आहे ते आधीच्या इतिहासानुसार आधी काय झाले आहेत याच्यावर हे ठरेल तर आपण आता अशा समजुतीने सुरुवात करूया सुरुवातीला असे म्हटले आहे की या बिंदूला जेव्हा टी हे शून्य आहे म्हणजे आपले आउटपुट निगेटिव आहे नंतर स्मिथ ट्रिगर चा असा नियम आहे की जेव्हा इनपुट यूटीपी च्या वर जाईल तेव्हा आउटपुट पॉझिटिव्ह होईल ठीक आहे तर हा नियम आपण लक्षात घेऊ या आऊटपुट हे पॉझिटिव्ह होईल जेव्हा इनपुट यूटीपी पेक्षा जास्त असेल आणि आऊटपुट निगेटिव्ह होईल जेव्हा इनपुट एलटीपी च्या खाली असेल तर हा आहे नियम अन्यथा इतरत्र आउटपुट त्याची आधीची किंमत तशीच पुढे नेत राहिल तर ह्या बिंदू जवळ तुम्ही बघू शकता हा पॉईंट इथे इनपुट अप्पर ट्रिगर पॉईंट च्या वरती आहे तर जरी आधीचे आउटपुट निगेटिव्ह होते तर ह्या क्षणाला आता आउटपुट पॉझिटिव्ह झाले आहे बरोबर आणि मग ते इथेच थांबेलकिती वेळ जोपर्यंत इनपुट त्याच्या लोअर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी होणार नाही तर तोपर्यंत हा बिंदू पॉझिटिव राहील आणि त्यानंतर ह्या बिंदू जवळ परत हे निगेटिव्ह होईलठीक तर आउटपुट हे बदलणार नाही हे लक्षात ठेवा आउटपुट बदलत नाही जोपर्यंत इनपुट अप्पर ट्रिगर बिंदूच्या खाली जात नाही नाहीह्या क्षणाला आउटपुट बदलणार नाही ह्या क्षणाला सुद्धा जर आउटपुट 0 पेक्षा खाली माफ करा इनपुट शून्यपेक्षा कमी होईल तेव्हा आउटपुट इथे बदलणार नाहीइथे सुद्धा नाही इथे नाही फक्त इथे जेव्हा इनपुट लोवर ट्रिगर बिंदूच्या खाली जाईल तेव्हा आउटपुट निगेटिव्ह होईल त्यानंतर हे इथे थांबेलहे किती वेळ पुन्हा एकदा ह्या बिंदू पर्यंत जेव्हा इनपुट अप्पर ट्रिगर बिंदू पेक्षा जास्त होईल तरहे इथे बदलणार नाही इथेही जर इनपुट लोवर ट्रिगर बिंदूच्या पुढे किंवा त्याला पालटून गेलानाही इथे नाही हे इथे बदलणार नाही हे इथेही बदलणार नाही इनपुट जेव्हा निगेटिव्ह कडून पोसिटीव्ह कडे जाईल नाहीइथे नाही फक्त इकडे आणि नंतर हे पोसिटीव्ह राहील जोपर्यंत पुन्हा एकदा ते लोवर ट्रिगर बिंदूला पालटून जाईल मग साध्या कंपरेटर साठी ठीक आहे तर एक साधारण कंपरेटर जो आपण या आधी उपयोग केलेला आहे त्यात कुठे इनपुट पॉझिटिव किंवा निगेटिव्ह असेल त्यावर अवलंबून असते म्हणून तो फक्त एकाच किमतीची तुलना करतो इथे ती किंमत शून्य आहे मग तो इनपुट ची तुलना करेल दिलेल्या एका होल्टेज लेवल बरोबर जे शून्य होल्ट आहे इथे इनपुट ची दोन वोल्टेज लेवल बरोबर तुलना करेल जे आहे अप्पर ट्रिगर पॉईंट आणि लोवर ट्रिगर पॉईंट तो अवलंबून असेल सध्याच्या आउटपुटच्या किमतीवर ठीक आहे तर मी ह्या पेक्षा जास्त शब्द लिहू शकतो तर हा खरं तर एक नियमच आहे मग आउटपुट जर आधीच पॉझिटिव्ह असेल तर तो कोणत्या इनपुट बरोबर तुलना करेल ओळखा पाहू तुम्ही ओळखू शकता का हा आहे लोअर ट्रिगर पॉइंट्स जर आउटपुट आधीच पॉझिटिव्ह असेल तर इनपुटला लोवर ट्रिगर पॉईंट बरोबर तुलना करावी लागेल ठीक हा जो भाग दाखवला आहे आहे त्याचा विचार करा तर हे आहे पॉझिटिव्ह आउटपुट मगआता आउटपुट बदलावा लागेल की नाही हे ठरवण्यासाठी इनपुट ला लोवर ट्रिगर पॉईंट बरोबर तुलना करावी लागेल अप्पर ट्रिगर पॉइंट बरोबर नाही आणि शून्य लेवल बरोबर नाही ठीक मग इथे सातत्याने आपल्याला तुलना करावी लागेल इनपुट ची लोवर ट्रिगर पॉईंट बरोबर येथील इनपुट लोवर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी आहे का इथे नाही नाही नाही नाही अगदी इथेसुद्धा नाही नाही नाही नाही हो इथे आहे तर इथे आपण आउटपुटला पॉझिटिव्ह पासून बदलून निगेटिव्ह करू शकतो परंतु जर हे आधीच असेल तर लोवर ट्रिगर पॉईंटचा काहीही उपयोग नाही इथे हा काहीही महत्त्वाचा नाही शून्य आहे त्याचे काहीच महत्त्व नाही आता आपण तुलना करू इथून सुरू होणाऱ्या इनपुटची आणि अप्पर ट्रिगर पॉईंट ची मग जर आउटपुट आधीच निगेटिव्ह असेल तर इनपुट कोणत्या अप्पर पॉईंट बरोबर तुलना करावी मग अशा पद्धतीने स्मिथ ट्रिगर काम करेल आता आपण बघूया स्मिथ ट्रिगर साठी इनपुट आऊटपुट ची आकृती इनपुट आऊटपुट चा आलेख तर मी काय करू शकतो येथे इनपुट विरुद्ध आऊटपुट असा आलेख काढू शकतो तर ही आहे इनपुट आणि हे आउटपुट आणि पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सप्लाय किंवा वजा निगेटिव्ह आउटपुट जे पॉझिटिव्ह अथवा म्हणजे निगेटिव्ह ह्यामधील एक असू शकते ते पॉझिटिव्ह किंवा यामधील इतर दुसरी कोणतीही किंमत किंवा संख्या असू शकत नाही ओ पॅम्प प्रमाणे कॅम्पारेटर प्रमाणे मला असे म्हणायचे आहे की जेव्हा ओ पॅम्पचा कॅम्पारेटर सारखा उपयोग होतो तिथे आउटपुट कोणतीही एक संख्या दर्शविते ही संख्या किंवा ही संख्या आणि त्यामध्ये इतर कोणतीही संख्या नाही आणि इनपुट हे कोणतेही असले ते सातत्याने येणारी कोणतीही संख्या पॉझिटिव किंवा निगेटिव्ह अशी कोणतीही ठीक तरआता आपण पाहू इनपुट बदलल्यानंतर आउटपुट कसे बदलते समजा इनपुट एखाद्या साइन वेव्हप्रमाणे किंवा एखाद्या त्रिकोणाकार वेव्ह प्रमाणे बदलत असेल हे मी इथे करून दाखवतो तर स्मिथ ट्रिगरला इथे दाखविल्याप्रमाणे इनपुट दिले असेल हे आधी वाढत जाते नंतर कमी होते वाढते मग कमी होते ही आहे त्रिकोणाकार वेव्हच्या इनपुट ची वेळ मग मी अजून इथे एका फिरत्या आकृती च्या मदतीने हे काढतो मग इथे मी वेळेची आकृती काढतो मग ही आहे वेळ आणि हा आहे अक्ष इथे मी इनपुट दाखवतो इथे मी इनपूट दाखवतो जे असे वाटते तर हे बदलत आहे अशा पद्धतीने वाढत जाते कमी होते वाढते आणि असेच पुढेही आता आउटपुट मधला बदल कसा घडणार तर आता आपल्याला माहित आहे आउटपुट मधला बदल हा इनपुट आणि लोवर ट्रीगर पॉईंट यांच्यातील फरक यावर अवलंबून असतो तर हा एक नियमच आहे मग हा इनपुट ची आणि अप्पर ट्रिगर पॉईंट आणि लोवर ट्रिगर पॉईंट यांच्याबरोबर तुलना करत राहील तर हा बिंदू ही रेषा शून्य होल्टचा बरोबरीची आहे तर हे आहे शून्य होल्ट आणि आणि अजून कुठेतरी मी इथे दाखवतो अप्पर ट्रिगर पॉईंट यु टी पी अजून कुठेतरी दाखवतो लोवर ट्रिगर पॉईंट एल टी पी हा तुलना करेल इनपुट ची त्या वेळच्या आउटपुट वर अवलंबून असलेल्या दोन लेवल बरोबर तर आपण सुरुवातीला अशी कल्पना करू की आधी आउटपुट इथे आहे मग जेव्हा टी हा 0 असेल तेव्हा आउटपुट निगेटिव्ह असेल आणि इथे जेव्हा टी शून्य असेल तेव्हा त्याचे इनपुट ही शून्य असेल बरोबर आहे तर तुम्ही पाहू शकता इनपुट रेषा आहे आणि ही पण इनपुट रेषा आहे तर मी मी फक्त हिला अशा पद्धतीने वाढवू शकतो

तर आता जेव्हा वेळ शून्य असेल आउटपुट निगेटिव्ह असेल आणि जर आउटपुट निगेटिव्ह असेल तर आपण काय करू शकतो नियम काय सांगतो आपल्याला तुलना करायची आहे इनपुटची अप्पर ट्रिगर पॉईंट बरोबर आणि त्यानंतर ज्या क्षणाला इनपुट अप्पर ट्रिगर पॉईंट वर जाईल त्या वेळेला आपल्याला आउटपुट ला पॉझिटिव्ह करायचं आहे तर मग आता जसा वेळ वाढत राहील इनपुट अशा पद्धतीने इथून तिथे जाईल तर मग इनपुट हे वाढत जाणारे आहे परंतु ह्या बिंदूपर्यंत आउटपुट मध्ये बदल होणार नाही कारण इनपुट हे अप्पर पॉईंट पेक्षा कमी आहे तर मग इनपुट हे वाढत जाईल वाढत जाईल आउटपुट ही वाढेल परंतु निगेटीव्ह राहील तर ह्या बिंदूपर्यंत इथे वेळ टी शून्य इतका आहे त्यानंतर इनपुट वाढत जाईल आणि वाढत जाईल परंतु तरीही आउटपुट निगेटिव्ह असेल या क्षणापर्यंत ठीक आहे तर ह्याला t 0 असे म्हणू या आणि याला t1 असे म्हणू तर हा आहे t0 हा क्षण आहे t1 आता इनपुट वाढत आहे परंतु अप्पर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी आहे तर मग आउटपुट हे तत्क्षणी पॉझिटिव्ह होईल निगेटिव्ह कडून ते लगेच पॉझिटिव्ह होईल तर अशा रीतीने ते जाईल तर लगेच आऊटपूट त्याच क्षणी पॉझिटिव्ह झाले आणि तुम्ही बघू शकता इनपुट ही वाढत आहे परंतु एक अशी वेळ येते असा क्षण येतो हे t1 हे t1 आहे ही आहे लगेच उडी मारून पुढे जाईल ह्या पासून इथे पर्यंत त्याला काहीच वेळ लागणार नाही मी हे आकृती काढून दाखवत आहे इथे लिहत आहे ह्याच बरोबर तिथे वेळ नाही परंतु काही वेळानंतर मी त्याला पॉईंट t2 असे म्हणतो हे आहे t1 आणि हा आहे t2 तर मग t1 पासून t2 पर्यंत इनपुट वाढत आहे म्हणून मी डावीकडून उजवीकडे जात आहे जेव्हा मी या बिंदू जवळ येईल थोडा कमी असेल तेव्हा आउटपुट पोसिटीव्ह राहील बरोबर पण इथे मी एक बाण काढतो त्यानंतर काय होईल इनपुट कमी होत राहील मग ह्या बिंदू t3 पर्यंत त्यानंतर इनपुट खाली जाईल तर इथे मी उलटा बाण काढतो परंतु आउटपुट पॉझिटिव्ह राहील कारण आता आउटपुट आधीपासूनच पॉझिटिव आहे आणि जेव्हा आऊटपुट पॉझिटिव्ह असेल तर नियम काय सांगतो मला तुलना करायची आहे लोवर ट्रिगर पॉईंट आणि इनपुट ची जेव्हा इनपुट लोवर ट्रिगर पॉईंटपेक्षा तेव्हा आऊट तसेच पॉझिटिव्ह राहील तर आता मला ह्या पद्धतीने पुढे जायचे आहे मग मी पुढे जात आहे ह्याप्रमाणे इथे इनपुट येईल हा आहे बिंदू जेव्हा t4 असेल इनपुट जेव्हा लोवर ट्रिगर पॉईंटच्या खाली जाईल तेव्हा आउटपुट ही निगेटिव्ह होईल आणि त्यानंतर जेव्हा t5 असेल त्यानंतर इनपुट कमी होत राहील आणि आऊटपुट तसेच राहील इनपुट वाढत जाईल परंतु आउटपुट तसेच पॉझिटिव आहे आणि जोपर्यंत पॉइंट t6 येत नाही तोपर्यंत ते पॉझिटिव्ह राहील जेव्हा इनपुट अप्पर ट्रिगर पॉइंटला परत ओलांडून जाईल जेव्हा वेळ t6 असेल याच पद्धतीने मी पुढे जात राहील तर इथे मी वेळ लिहायचे विसरलो तर हा आहे t4 किती वेळ आहे ज्यावेळी इनपुट लोवर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी असेल तर ह्याला t4 t5 असे बिंदू लिहा हा आहे t6 हा t1 सारखाच आहे बरोबर तर ह्या अशा पद्धतीने इनपुट बदलत राहील आणि जर मी इनपुट विरुद्ध आउटपुट च्या वैशिष्ट्यांना काढायचे ठरवले तर हे कसे दिसेल तर मी असा हा बाण दाखवतो तो ह्या नुसार पुढे कसा जाईल तर जसे इनपुट वाढेल आता मी सारांश सांगतो जसे इनपुट वाढत राहील सुरुवातीला आउटपुट निगेटिव्ह राहील त्यानंतर काही बिंदूला ते तात्काळ अशा पद्धतीने पॉझिटिव कडे वळेल आणि त्यानुसार इनपुट वाढत राहील वाढेल वाढेल अजून वाढेल जीत पर्यंत वाढू शकते तुम्हाला हवा असेल तिथपर्यंत तुम्ही खरं तर ह्याला वाढवू शकता परंतु आउटपुट बदलणार नाही त्यानंतर जर तुम्ही इनपुटला कमी केले तर आऊटपुट बदलत नाही पर्यंत तुम्ही त्याला कमी करू शकता काही हरकत नाही तरीही आउटपुट पॉझिटिव्ह राहील त्याला तुम्ही इथे आणा म्हणजे शून्याला तेव्हा तरीही आउटपुट पॉझिटिव्ह राहील परंतु तुम्ही याला निगेटिव्ह करा पुरेसे निगेटीव्ह लोवर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी आता मात्र लगेच आउटपुट निगेटिव्ह कडे जाईल इथे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर तुम्ही इनपुट ला कमी करू शकता आउटपुट बदलणार नाही तुम्ही कमी करा कमी करा कमी करा काहीच समस्या नाही त्यानंतर वाढवा वाढवा वाढवा इथे आउटपुट तसेच निगेटिव्ह राहील तुम्ही पुढेही वाढवत राहा तेव्हा आउटपुट निगेटिव्ह राहील तुम्ही इकडे या इथंपर्यंत काहीच समस्या नाही त्या क्षणाला काही फरक बदल होत नाही ते परत पॉझिटिव्ह होईल आणि अशा पद्धतीने बदलत राहील 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि यापुढेही ठीक आहे मग हे असे असतील स्मिथ ट्रिगर च्या इनपुट आऊटपुट चे वैशिष्ट्य इनपुट आउटपुट वैशिष्ट त्याला तुम्ही स्मित ट्रिगरचा आलेख असेही म्हणू शकता एस सी एच एम आय डबल टी ट्रिगर मला याची स्पेलिंग व्यवस्थित सांगता येत नाही तुम्ही बघू शकता हे हिस्टरीसिस बँड सारखे दिसते त्याला हिस्टरीसिस बँड असे म्हणतात हिस्टरीसिस लूप असेही म्हणतात हे चुंबकीय पदार्थां सारखेच आहे बरोबर मग हे चुंबकीय घटकांसाठी आहे आपण पुढे बघूया हे इथे गुळगुळीत आहे आणि इथे बदलणारे आहे परंतु ह्या सारखेच म्हणूनच आपण स्मिथ ट्रिगर चे चिन्ह मध्ये असे काढतो तर असे दिसतात इनपुट आऊटपुट वैशिष्ट्ये आता पुढची गोष्ट यापुढे ही गोष्ट अशी आहे की हे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण इथे एक जलद अभ्यास घेऊया तर एक छोटासा अभ्यास आहे तुमच्यासाठी तुम्ही कंपरेटरच्या इनपुट आऊटपुट वैशिष्ट्यांचा आलेख काढून दाखवू शकता ठीक आहे कॅम्पारेटरचे आउटपुट विरुद्ध इनपुट हे कसे दिसते साधारण कंपरेटर आणि ऑपम्प वर अवलंबून असणाऱ्या कॅम्पारेटर साठी जो तुम्ही येथे दाखवला आहे तुम्ही काय करू शकता हे करून बघा अगदी साधे आहे मी फक्त सांगतो तुम्ही असे बघा ठीक आहे तर जर तुम्हाला हवे असेल तर इथे बांण दाखवा अशा पद्धतीने तुम्ही बांण दाखवू शकता तर हे आहे कॅम्पारेटर साठीचे आणि स्मिथ ट्रिगर साठी हे असे दिसेल जर तुम्ही बाण येथे दिला तुम्ही पाहू शकता काय आहे ही संख्या काय असेल हा बिंदू हा काहीच नाही परंतु हा लोवर ट्रिगर पॉईंट आहे हे इनपुट च्या बरोबर आहे जर इनपुट हा लोअर ट्रिगर पॉईंट म्हणजे एलटीपी बरोबर असेल तर हा बिंदू आणि ह्याच पद्धतीने हा बिंदू कशी काय संख्या असेल इनपुट हे यूटीपी असेल तर ठीक आहे तर इथे हा आहे यूटीपी आणि हा आहे एलटीपी LTP लोवर ट्रिगर पॉईंट तर तुम्ही निरीक्षण करून पहा जर तुम्ही लोवर ट्रिगर पॉईंट आणि अप्पर ट्रिगर पॉईंट यांच्यात बदल केला आणि त्यांना जवळ आणले तुम्ही त्यांना एका रेषेत आणले आणि ही रेषा इकडे आणली त्यानंतर त्यांच्या मधील हे अंतर कमी होईल ठीक आहे आणि हे अंतर त्या अंतराला हिस्टरीसिस बँड असे म्हणतात जे अप्पर ट्रिगर पॉईंट मधून लोवर ट्रिगर पॉइंटला वजा केल्या नंतर येणाऱ्या उत्तरा इतके असते जर तुम्ही अप्पर ट्रिगर पॉइंटला लोअर ट्रिगर पॉईंट इतके केले तर दोन्हीमधील फरक 0 होतील आणि ते ह्या पद्धतीने दिसेल तर ही विशेष प्रकरण आहे तुम्ही विचार करा हा आहे अप्पर ट्रिगर पॉईंट जो लोवर ट्रिगर पॉईंट इतका आहे जे शून्य होल्ट आहेशून्य होल्ट मिळाले ठीक आहे आता आपण मुख्य प्रश्नाकडे वळूया तर आपण परत मागे वळू आपण पाहिले आहे तुम्ही आतापर्यंत काय शिकला आहात तुम्ही काय शिकत आहात आपण फ्रिक्वेन्सी मीटर शिकलो आणि हेही शिकलो की फ्रिक्वेन्सी मीटर कसे काम करते जर आपण काऊंटरच्या क्लॉकला काही स्क्वेअर वेबचे इनपुट दिले मग काउंटर तिथल्या बाजूंची संख्या मोजतो परंतु जर इनपुट रेक्टअँगल वेव्ह नसेल तर आपल्याला इतर कोणत्याही वेव्हला किंवा साइन वेव्हला रेक्टअँगल वेव्ह मध्ये रुपांतरीत करावे लागेल किंवा इतर कोणत्याही वेव्हला रेक्टांगुलार मध्ये रुपांतरीत करावे लागेल तर हेच ते आहे ज्याचा आपण अभ्यास करत आहोत एखाद्या साइन वेव्हला रेक्टांगुलार मध्ये रुपांतरीत करायचे आपण पाहिले आहे आपण कॅम्पारेटरचा किती छान उपयोग करू शकतो काही हरकत नाही परंतु जर इनपुट नोईस असेल तर आपल्याला समस्या चा सामना करावा लागतो त्कारण आपल्याला खोटी बाजू चुकीची बाजू मिळते आणि त्यानंतर आपण म्हणून आपल्याला त्या समस्या सोडवता आल्या स्मिथ ट्रिगरचा उपयोग करून आता मी फक्त सांगतो स्मिथ ट्रिगर हे काम कसे करते ही समस्या कशी सोडवतेतर आता मी हे उपयोगात आणणार आहे मग आपण येथे कशाबद्दल चर्चा करत आहोत तर आपण याची चर्चा केली की मी स्मिथ त्रिगराच्या मदतीने नोईसी इनफपुट ला कसे हाताळू शकतो जर सिग्नल दाखवल्याप्रमाणे नोईझी असेल तर ही आहे आदर्श साइन वेव्ह परंतु बघा इनपुट सिग्नल खरंतर हे असे असेल हे नॉइजि आहे याला मी थोडं अजून नॉइजि करते तर जर आपण कॅम्पारेटर चा उपयोग केला तर हे असेल एक नॉइजि इनपुट आहे आता जर आपल्याकडे एक कॅम्पारेटर असेल तर आउटपुट असे असेल तर आपण फक्त विचार करू ह्या बिंदू जवळ फक्त ह्या बिंदू जवळ तर इथे तुम्ही पाहू शकता हा छोटासा भाग येथे इनपुट हे शून्य पेक्षा जास्त आहे तर आउट हे पॉझिटिव्ह होईल या छोट्या भागासाठी त्यानंतर ते निगेटिव्ह होईल ठीक आहे काही हरकत नाही परंतु ह्याआधी हे निगेटिव्ह होते एका छोट्या भागासाठी आणि त्यानंतर हे दिवस झाले आणि असेच पुढेही म्हणजे कोणतीही एक बाजू घेण्याशिवाय इथे आपल्याला दोन बाजू मिळतात ही एक आणि दुसरी तर ही संख्या दोनच्या फरकाने वाढत जाईल तर मग हे आहे कॅम्पारेटरचे आउटपुट साधारण कॅम्पारेटर चे परंतु स्मिथ ट्रिगर चे आउटपुट कसे असेल समजा आपण इथे असे समजूया की हा स्मिथ ट्रिगर चा आउटपुट बिंदू आहे तर मी इथे फक्त लिहितो हा येथे पॉझिटिव आहे इथून आपण सुरुवात करू असे समजून की आपल्याला इनपुट माफ करा आऊटपुट पॉझिटिव आहे कारण हा असा एक साधारण समज आहे माझा म्हणायचा अर्थ असा की हे लॉजिकल आहे तर्काला धरून आहे कारण इनपुट गरजेपुरते अधिक म्हणजे हाय आहे अगदी अप्पर ट्रिगर पॉईंटच्या वर तर नक्कीच कुठे असणार कारण इथले इनपुट नेहमी अप्पर ट्रिगर पॉईंट पेक्षा जास्त आहे तर आपण अशा धारणेतून सुरुवात करू की इथे आउटपुट पोसिटीव्ह आहे हे किती काळ पॉझिटिव राहील जोपर्यंत इनपुट हे लोवर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी होणार नाही तोपर्यंत आउटपुट पॉझिटिव राहील मग मला लोवर ट्रिगर पॉईंट बरोबर तुलना करायची आहे तर मग आता लोअर ट्रिगर पॉईंट बरोबर हा तुलनेची सक्रिय सीमा रेषा आहे हा आहे निष्क्रिय अप्पर ट्रिगर पॉईंट आहे तर मला तुलना करायची आहे फक्त लोवर ट्रिगर पॉईंट बरोबर तर हा लोअर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी केव्हा होईल या बिंदू जवळ ही काही तर ह्या बिंदूपर्यंत आउटपुट पॉझिटिव्ह राहील त्यानंतर ते निगेटिव्ह होईल इथे आपल्याला मिळते आता हे किती वेळ पॉझिटिव राहील हा पॉझिटिव्ह राहील जोपर्यंत लोअर ट्रिगर पॉईंट पॉइंट ला ओलांडणार नाही मला फक्त थोड्या फरकाने पातळी वाढवायची आहे मग मी इनपुट ला अजून थोडे जास्त नोईझीं बनवेल मी ह्याला अजून जास्त नोईझीं करतो जेणेकरून तिथे खूप जास्त नोइझ आपल्याला मिळेल पण आउटपुट इथे ह्या भागासाठी बदलणार नाही कारण तुम्ही पाहू शकता येथे मी अजून नोईझीं बनवत आहे तुम्ही बघू शकता आउट आता निगेटिव्ह कडे जात आहे मग आता पॉईंटचा काही फायदा नाही म्हणजे ते सक्रिय नाही इथेही तुलना या इथून सुरू होते आणि अप्पर ट्रिगर पॉईंट पर्यंत सुरू राहते तर ह्या इतक्या भागासाठी हा फरक सक्रिय राहील ह्या बिंदू नंतरही तर जरी तुम्ही इथे बघितले असेल की इनपुट हे लोवर ट्रिगर पॉईंटला अनेक वेळा पालटून जाते येथे हे अशाप्रकारे लोवर ट्रिगर पॉईंटच्या वर वाढत आहेलोवर ट्रिगर पॉइंट पेक्षा खाली जात आहे लोवर ट्रिगर पॉईंट ची पातळी ओलांडत आहे परंतु आता लोवर ट्रिगर पॉइंट हा सक्रिय नाही म्हणून आपण त्याचे लोवर ट्रिगर पॉइंट बरोबर तुलना करू शकत नाही आपण इथे ह्या पातळी बरोबर तुलना करू शकतो बरोबर तर यानंतर आउटपुट बदलणार नाही आउटपुट हे पॉझिटिव्ह राहणार सॉरी निगेटिव्ह ठीक आहे जरी तुम्ही पाहू शकता की मी नोइस ला किती जास्त वाढवले आहे इथे 0 लेव्हल पेक्षा जास्त आहे इथे पातळी ओलांडत आहे परंतु तरीही आउटपुट आहे कारण हे अप्पर पॉइंटला पालटुन जात नाही तर काही हरकत नाही इथे ठीक आहे त्याच पद्धतीने तुम्ही असाही विचार करू शकता कि या भागासाठी तुम्ही पाहू शकता आउटपुट पॉझिटिव आहे म्हणून त्यामुळे लोअर ट्रिगर पॉइंट आणि इनपुट यांच्यामधील सक्रिय फरक जाणून घेण्यासाठी तर इनपुट जरी एकसारखे बदलणारे असले त्याच्या अप्पर ट्रिगर पॉइंट च्या अवतीभवती असेल अथवा 0 किमतीचे असे तर तेव्हा आउटपुट बदलत नाही तर आऊटपुट फक्त एकदा इथे बदलते तेव्हाच आपल्याला काय हवे आहे कारण मला असे म्हणायचे आहे की विचार करा जेव्हा असलेले सिग्नल तुम्ही बघितलेले सिग्नल या पद्धतीने आहे इथे एका सायकल साठी इथून सुरू होऊन ते इथेपर्यंत एक सायकलचे आहे मग इथे आपल्याला फक्त एक काउंट आहे एक बाजू आहे इथे ह्या जवळ आणि याच्याजवळ परंतु जर आपण नॉर्मल कॅम्पारेटरचा उपयोग केला आपल्याला दोन बाजू मिळतील किंवा नोईस वर अवलंबून असणाऱ्या अजून काही बाजू मिळतील परंतु स्मिथ ट्रिगर आपल्याला शाश्वती देतो की तिथे एकच बाजू असेल तर अशा पद्धतीने स्मिथ ट्रिगर आपल्याला फ्रिक्वेन्सी मीटर च्या योग्य मोजणीसाठी मदत करतो ठीक आहे तर आपण पाहू शकतो हे योग्य आहे हे योग्य नाही म्हणून आपण काय करू शकतो आपण काय केले पाहिजे हे जे माझे असेल तरपुन्हा फ्रिक्वेन्सी मीटर कडे मागे बघताना आपण काय अभ्यास करत आहोत तर आपल्याकडे काय आहे आपल्याला काय मोजायचे आहे इथे खूप सारे घटक आहेत इथे इनपुट क्लॉक आहे इथे रिसेट आहे तर हे आहेत क्लॉक आपण काय करू शकतो त्याआधी आपल्याला अँड गेट आहे ज्याचा आपल्याला मोजणी थांबविण्यासाठी उपयोग होणार आहे काही वेळेनंतर आधीच ठरलेल्या वेळेनंतर याला गेट सिग्नल म्हणतात त्याचा उपयोग करून आपल्याला कुठपर्यंत मोजणी करायचे आहे ते ठरवता येते आणि इथे आपल्याकडे इनपुट आहे आता इथे आपल्याला इनपुटला थेट इथे जोडता येईल आपल्याकडे ह्याआधी स्मिथ ट्रिगर होते तर इनपुट हे खरतर इथे आहे इथेही एक साइन वेव्ह किंवा ट्राईनगुलर वेव्ह आहे ती नोईझीं असू शकते तर ही नाही आहे दाखवल्याप्रमाणे परंतु ही नॉन नोईझीं म्हणजे स्वच्छ आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि इनपुट ची फ्रिक्वेन्सी सारखी आहे जी जास्तनोईझीं असू शकते ठीक आहे आभारी आहे आणि आपण पुढील वर्गात अजून जास्त अभ्यास करू